तर मग आपण एकमितीय चे उदाहरण घेऊ एकमितीय ठीक तर उत्तर या स्वरूपाचे असेल चला असे काही बोलू या ठीक तर एकमितीय तरंग कोणत्या दिशेने प्रवास करत आहे विद्यार्थी बरोबर तर जे काही च्या बाजूने जात आहे तर आता मला काय करावे लागेल मला ते ऑपरेटर वापरायचे आहेत ज्यांची मी व्याख्या केली आहे आणि दोन मॅक्सवेल चे समीकरण वापरणे ठीक आहे तर पहिले समीकरण उदाहरणार्थ ई चे कर्ल असेल हे मी वापरलेले पहिले समीकरण आहे मी आता हे लिहितो ऑपरेटर बरोबर तर एकदा मी स्पष्टतेसाठी हे लिहीन तर मग आणि मग इथे मी काय लिहू विद्यार्थीः हा माझा घटक आहे बरोबर येथून कोणता घटक टिकून राहिला आहे विद्यार्थीः बरोबर तर फक्त y दिशा y घटक राहणार आहे आणि त्याचे मूल्य होणार आहे विद्यार्थीः विद्यार्थीः डेल भागिले ईएक्स चे डेल झेड डेल भागिले ईएक्स चे डेल झेड बरोबर आणि ते पुढे असे सुलभ केले जाऊ शकते विद्यार्थीः एक आहे तेथे झेड घटक नाही कारण चा 0 आहे बरोबर तर हे मला फक्त देणार आहे आणि मला हे माहित आहे की हे माझ्या मॅक्सवेल च्या समीकरणां समान असेल विद्यार्थी तर माझे अपेक्षित विद्युत क्षेत्र च्या बाजूने आहे चुंबकीय क्षेत्र च्या बाजूने आहे तर y घटक असा लिहू शकतो ते चुंबकीय क्षेत्राचा y घटक आहे मग मी काय करावे जर मला आणखी एक संबंध हवा असेल तर मला दुसरे मॅक्सवेल चे समीकरण वापरावे लागेल बरोबर त्यामुळे मी या मध्ये प्लग करणे आवश्यक आहे आता इथे मला s आणि 's लहानs आणि 's मधला संबंध मिळेल जेव्हा मी हे समीकरण वापरेन ठीक तर पुन्हा बरोबर

आणि माझ्याकडे कोणते घटक आहेत ठीक येथून कोणता घटक टिकून आहे विद्यार्थी एक्स हॅट ठीक आहे मला मिळणार आहे तर आपल्याकडे साठी आधीच एक एक्स्प्रेशन आहे तर आपण ते फक्त इथे घालू तर मला मिळेल तर मी फक्त चे मूल्य घातले जे आधीच होते ज्याने मला दिले अधिक जे के झेड बरोबर आणि कडे आधीपासून आहे तर त्याची सुरुवात होते छेदात होते बरोबर तर बीजगणित ठीक आहे तर मग याचा मी कशाशी संबंध लावू बरोबर तर मॅक्सवेल च्या समीकरणा नुसार ही संपूर्ण गोष्ट च्या समान आहे जे आहे तर ही सर्व साधी मेहनत आहे माझा छेद होणार आहे बाकीच्या सर्व टर्म्स मला दुसर्या बाजूला घेऊ दे मला मिळणार आणि चा प्रकाशाच्या वेगाशी संबंध जोडू शकतो बरोबर तर हा आहे बरोबर तरंग वेक्टर आणि फ्रीकवेंसी यांचा संबंध म्हणजे डिस्पर्शन संबंध सपाट मोकळ्या जागेत काय संबंध होता आता डिस्पर्शन संबंध काय आहे बरोबर तर हे आता मला खाली दिलेल्या स्वरूपातील डिस्पर्शन संबंध देत आहे विद्यार्थी आता त्रिमिती वर जाऊ या आपण जे केले ते एक मितीय प्रकरणात होते जिथे फक्त एकच होते परंतु सर्वसाधारणपणे तेथे माफ करा एक बरोबर तो एका दिशेने जाणारा तरंग आहे परंतु सर्वसाधारणपणे असे होऊ शकते बरोबर की हा त्रिमिती मधील तरंग आहे तर मग काय होते तर गणित न करता आपण अंतर्ज्ञानाने काय अपेक्षा करता तर आपल्याकडे समीकरण १ असेल नेहमीच दिसेल बरोबर तर माझ्या कडे असेल एक मितीय च्या बाबतीत हे होते आपल्याला काय होईल अशी अपेक्षा आहे काय होते जेव्हा विद्यार्थी मूळ अंतर्गत हो तर जेव्हा कोणतेही कोऑर्डिनेट स्ट्रेचिंग नव्हते तेव्हा काय झाले हे झाले आता काय होईल तर मला म्हणायचे आहे कि तुम्ही पूढे जाऊन ते डीराइव्ह करू शकता पण तुम्हाला दिसेल कि हे तुम्हाला मिळणारे एक्स्प्रेशनअसेल बरोबर म्हणून आपण याला आपले समीकरण २म्हणू बरोबर आणि यालाच आम्ही एका प्रकार ची मोकळी जागा म्हणालो होतो केनॉट चा वर्ग बरोबर हे काही भौतिकशास्त्र होते परंतु आता आम्ही म्हणत आहोत की हे खरोखर आपल्याला मिळणारे नवीन एक्स्प्रेशन आहे तर इतर दोन मॅक्सवेल ची समीकरणे म्हणजे मला म्हणायचे आहे कि पहिले दोन मॅक्सवेल ची समीकरणे जी मी लिहिली होती बरोबर एक म्हणजे आपण परत पुढे जाऊया विद्यार्थी तर हे एक्स्प्रेशनआणि हे एक्स्प्रेशनसमजा आपल्याला मिळालेल्या या नव्या तरंगांच्या च्या दृष्टीने मी ई ला स्थान देईल आपल्याला काय मिळेल तर तुम्हाला मिळेल बरोबर त्यापूर्वी मी खालील गोष्टी करतो मी तुम्हाला हे स्पष्ट करतो की हे नेहमीच आणि बरोबर छेदात येत आहे बरोबर त्यामुळे मी दोन नवीन तरंग वेक्टर ची व्याख्या करतो तर हा ई भागाशी संबंधित आहे तर एच भागाशी संबंधित आहे तर मी काय करतो मी याची व्याख्याकरतो आणि मी या सारखीच व्याख्या करतो मी गणिताला थोडे अधिक बनवण्यासाठी या दोघांचा परिचय देत आहे जेव्हा मी हे दोन एकत्र ठेवतो म्हणजे काय मी समीकरण २ पुन्हा लिहू शकतो हे कशाच्या आणि कशाच्या डॉट प्रोडक्ट सारखे दिसत आहे का या दोन तरंग वेक्टर चा डॉट प्रोडक्ट बरोबर हि त्यामागील प्रेरणा होती आता बनते फक्त सोप्पे केले आहे बरोबर आणि माझे पहिले समीकरण हे अनुवादित होते लक्षात ठेवा जेव्हा माझ्याकडे सरळ तरंग असतो तेव्हा कर्ल च्या जागी येते बरोबर आपण हे सरलीकरण पाहिले आहे तर हे सहजपणे होईल जे रद्द होईलम्हणून दुसरे समीकरण कर्ल एच हे यामध्ये रूपांतरित होईल आपल्या लक्षात आले की के एच मध्ये नेमक्या टर्म्स आहेत तर यामध्ये ची व्याख्या आहे आणि हे च्या टर्म मध्ये पकडले गेले आहेत म्हणून मी आतापर्यंत या नवीन विश्वामध्ये गेलो आहे मी फक्त साधेपणासाठी सर्व समीकरणे पुन्हा लिहित आहे आता समीकरण २ कडे तुम्हाला वाटते की चा कोणता प्रकार मी यावर चा उपाय आहे असे म्हणू शकतो चला समीकरण २ चे स्पष्टीकरण देण्यास थोडा वेळ घालवू या समीकरण २ हे तीन आयामी व्हेरिएबल्स मध्ये असलेले समीकरण आहे आणि हे सर्व मी निवडलेल्या काही संख्या आहेत तर समीकरण 2 तुम्हाला कशाची आठवण करुन देते विद्यार्थीः एलीपसॉइड हे एलीपसॉइडचे समीकरण आहे या एलीपसॉइड मला आणि च्या विविध मूल्यांसाठी मॅक्सवेल च्या समीकरणांचे एक संपूर्ण कुटुंब देते आणि आता मी वास्तवाकडे परत येतो ज्याला भौतिक वास्तव म्हणतात जेव्हा इथे त्या एलीपसॉइडचा वर्तुळ किंवा गोल बनेल म्हणून जर आपण फक्त पोलर कोऑर्डिनेट्स वापरत असाल तर एलीपसॉइड चे उत्तर लिहिण्याचा एक अगदी सोपा पॅरामीट्रिक मार्ग आहे तर आपण हे यापूर्वी पाहिले असेल म्हणून मी हे असे लिहू शकतो तर त्रिज्या म्हणजेच उजव्या हाताची बाजू म्हणजे माझा ओमेगा भागिले सी चा वर्ग ज्याला मी म्हणतो बरोबर आणि हा त्या साठी अर्ध प्रमुख अक्षाच्या लांबीसारखे आहे आणि त्याचप्रमाणे आता आपल्याला त्याची हँग मिळवून द्या हे असे असावे म्हणून आता हा उपाय प्रत्यक्षात पीएमएल च्या मध्यभागी असणार आहे ओके त्यामुळे आता आपण कारण ते तसे दिसत नाही फक्त असे दिसते की आपण जगाला विश्वास पटेल असे केलेले आहे जिथे आपण काही 's आणि s ची ओळख करून दिली आणि हे मॅक्सवेल चे मॅक्सवेल चे नवीन समीकरणे सोडवलेपण आपण निष्कर्ष बघूया बरोबर तर प्रथम थोडक्यात संकेत बघू जर मी निश्चित केले यास एक मॅचड् माध्यम म्हणतात ती फक्त संज्ञा आहे आता ही समस्या सर्वसाधारण मार्गाने विचारल्यावर मला हे समजण्यास सुरवात होते की मला कुठे जायचे आहे म्हणून जेव्हा मी विद्युत पॅरामीटर्स चुंबकीय पॅरामीटर्स च्या समान बनवतो तेव्हा मी त्यास मॅचड् माध्यम असे म्हणतो ती फक्त संज्ञा आहे परंतु अधिक महत्त्वाचा निष्कर्ष येथे येईल आता सर्व ई हे सर्व एच च्या समान आहेत तर कोणताही एक उपाय घ्या तर उदाहरणार्थ येथे हा उपाय त्याचे काय होईल मॅचड् माध्यम स्थितीत त्याचे हे असे होईल आणि सामान्यत आम्ही या तरंग व्हेक्टर्स ची अपेक्षा करतो तर मी म्हणालो की हे तरंग व्हेक्टर्स आहेत आणि ते शी संबंधित आहेत आपल्याला हा तीन वास्तविक संख्यांचा संयोग आहे असा विचार करण्याची सवय आहे आणि यामुळे मला एका विशिष्ट दिशेने प्रवास करणारा एक तरंग मिळतो बरोबर आता प्रश्न असा आहे की जर आपण कॉम्प्लेक्स बनवले तर काय होते माझ्या चे काय होईल बरोबर तर हे माझे मॅचड् माध्यमासाठी आहे तर तरंगांचे काय होते विद्यार्थीः बरोबर तर मग त्याचे काय होईल तर समजा मी असे म्हणत आहे तर ते आहे बरोबर मग या स्वरुपाचा तरंग असा बनतो आता मी येथून जागा बदलतो मग हे होते आणि ते होते याचा अर्थ काय विद्यार्थी क्षय होणे हा एक क्षय होत जाणारा तरंग आहे बरोबर म्हणूनच दुसर्या शब्दांत सांगायचे तर हा तात्पुरता किंवा फार काळ न टिकणारा तरंग आहे तर आता मी असा निष्कर्ष काढत आहे की जर मी येथून अर्थ लावायचा प्रयत्न केला तर तर माझा अर्थ असा आहे की कोऑर्डिनेट स्ट्रेचिंग म्हणजे एखादा तात्पुरता किंवा फार काळ न टिकणारा तरंग तयार करणे किंवा त्याचे प्रतिनिधित्व करणे माझ्या इज e'sची योग्यरित्या निवड करून जर मी इज e's काही क्रमांक निवडल्यास मग मला नेहमीच एक प्रवासी तरंग मिळेल परंतु जर मी कॉम्प्लेक्स इज e's निवडले तर मला तात्पुरता किंवा फार काळ न टिकणारा तरंग मिळू शकेल बरोबर तर हा दोन स्पष्टीकरणांमधील संबंध आहे की कोऑर्डिनेट स्ट्रेचिंग म्हणजेच तात्पुरता किंवा फार काळ न टिकणारा तरंग तयार करणे म्हणूनच मी असे म्हटले आहे की हे समीकरण २ चे निराकरण आहे हे पीएमएल च्या हृदयात आहे कारण तथाकथित कोऑर्डिनेट स्ट्रेचिंग करून प्रभावीपणे मी असे माध्यम तयार करीत आहे जिथे तात्पुरते किंवा फार काळ ना टिकणारे तरंग आहेत पुढे आपण पाहू शकता प्रत्येक दिशेने माझ्या कडे स्वतंत्र नॉब्स आहेत X मध्ये माझ्या कडे आहे y मध्ये माझ्या कडे आहे z मध्ये माझ्या कडे आहे बरोबर हक्क तर ते कशाशी संबंधित आहे एनीसोट्रोपिक प्रोपोगेशन कारण प्रोपोगेशन कॉन्स्टन्ट प्रत्येक दिशेने भिन्न असतो आणि त्या प्रत्येकावर माझे नियंत्रण आहे तर हे प्रत्यक्षात एनिसोट्रॉपिक लॉसी माध्यम आहे बरोबर म्हणून मी अगदी सुरुवातीलाच नमूद केले होते की पीएमएल चे हे दोन अर्थ येथे आहेत आणि ते कसे येत आहे हे तुम्ही सरळ बघू शकता आणि मला टेन्सर किंवा अशा कोणत्याही गोष्टींचा सामना करावा लागला नाही फक्त नेहमीची मॅक्सवेलची समीकरणे वापरून आणि कोऑर्डिनेट स्ट्रेचिंग करून मला हे मिळाले तर हे पीएमएल PML चे तत्त्व आहे बाकीचे सर्व तपशील आहेत आपल्याला माहित आहे की ते झेड आहे कारण ते मध्ये आहे मग ते झेडआहे विद्यार्थी कुठे विद्यार्थी इथे हे समीकरण विद्यार्थी हो मी लिहिलेली दुसरी ओळ एक्स विद्यार्थीः हे अद्याप झेडआहे हे एक्स सारखे दिसते खरंच तुमचा अर्थ असा की हे दोघे विद्यार्थी हो आपण ते मोठे लिहिले पाहिजे चे मॉड्यूलस १ पेक्षा कमी असावे बरं हे माझ्यावर अवलंबून आहे की कि त्याची रचना कशी करायची विद्यार्थीः कारण जेव्हा तुम्ही ठीक आहे तर प्रश्न हा आहे की आपण आतापर्यंत जे केले ते आपण इज e's आणि एचh's समान केले आपण असे म्हटले की इज e's कॉम्प्लेक्स असावे व्याख्या हि लॉसी माध्यमाची आहे आता माझा पुढचा प्रश्न आहे मला सर्वात विशिष्ट हवे आहे मी कोणते मूल्य निश्चित करावे म्हणून मी रिफ्लेक्शन कॉइफिसिएंट पहावे आणि ते शून्य कसे करावे ते पहावे आणि तेच मला सांगेल इज e's चे कोणते मूल्य निश्चित करावे मॉड्यूलस १ पेक्षा कमी असावे एक असावे एकापेक्षा जास्त असावे तर आपण नंतरच्या भागात त्यावर येऊ